डिजास्टर रिकव्हरी आणि बिल्ड बॅक बेटर कोर्स मध्ये आपले स्वागत आहे माझे नाव राम सतीश पासुपुलेती आहे मी आयआयटी रुड़कीच्या आर्किटेक्चर अँड प्लानिंग विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे आज मी डीआरआर च्या 2 महत्वाच्या कॉन्सेप्ट वर चर्चा करणार आहे जे डिजास्टर रिस्क कमी आहे आणि या 2 मध्ये सीएएम आणि सीबीडीआरएम चा समावेश आहे सीएएम हा कम्म्युनिटी ऍसेट म्यानेजमेंट आहे आणि दुसरा एक सीबीडी कम्म्युनिटी आधारित डिजास्टर रिस्क म्यानेजमेंट आहे म्हणूनच या सीएएम आणि सीबीडीआरएम बद्दल बोलण्यापूर्वी मला वाटते की सिस्टममध्ये काय गुंतागुंत आहे आणि या वेगवेगळ्या नेटवर्कवरील हिरार्चिजस काय आहेत हे समजावून सांगण्याचा मी प्रयत्न करतो इन्स्टिट्यूशनल नेटवर्क आणि डिजास्टर पुनर्प्राप्तीची योजना आणि कोऑर्डिनेशन यावर कोणत्या प्रकारच्या अडचणी आहेत कारण आपण डिजास्टर पुनर्प्राप्तीबद्दल बोलत असताना बरीच एजन्सीज चित्रात येतात विशेषत आपण यूएन ची सिस्टिम घेतली तरी यूनाइडेड नेशन म्हणून तेथे अनेक संस्था येत आहेत परंतु त्यांचे वास्तविक वर्गीकरण कसे केले जाते आणि ते एकमेकांशी कसे जोडले जातात ते कसे एकमेकांचे श्रेणीबद्ध असतात आणि ते संस्था कशा प्रकारे कार्य करतात हे पाहूया हे कसे केले गेले ते पाहूया मॅक्स लॉक सेंटर जिथे मी माझ्या संशोधनाचा भाग म्हणून यापूर्वी काम केले आणि त्यांनी माईंड गॅप वर कागदपत्र प्रकाशित केले डिजास्टर नंतरची पुनर्रचना आणि ह्युमॅनिटेरिअन मदत पासून संक्रमण तर त्या मोनोग्राफ मध्ये मॅक्स लॉक सेंटर टोनी लॉयड जोन्स आणि त्यांची टीम यांनी या प्रकारचे नेटवर्क विकसित केले आहे जे यूएन मध्ये काय होते आणि विविध विविध संस्था कशा आहेत आणि म्हणूनच मी पाहूया की आपण या प्रकारच्या इन्स्टिट्यूशनल गुंतागुंतीचे स्पष्टीकरण देऊ यूएन डिजास्टर प्रतिसाद सिस्टिम तर एक म्हणजे आपल्याकडे यूएन जनरल असेंब्लीची उच्च संस्था आहे आणि जी डिजास्टर रिस्क कमी करण्याच्या आंतरराष्ट्रीय स्टेटर्जी मध्ये विभागली गेली आहे आणि ज्यामध्ये डिजास्टर रिस्क कमी करण्यासाठी इंटरजेन्सी टास्क फोर्स आणि यूएस आयएसडीआर जो आयएसडीआर साठी इंटरेन्सीसी सेक्रेटरिअल आहे म्हणूनच हे 2 आयएसडीआर चे सूत्र तयार करते आणि नंतर आपल्याकडे ह्युमॅनिटेरिअन पोलिसी डेव्हलोपमेंटाचे कोऑर्डिनेशन आणि ह्युमॅनिटीजच्या एडवोकेसि चे कार्य करते ज्या आमच्याकडे यूएनएसडी च्या यूएन एजन्सी आहेत जे आर्थिक आणि कॉम्युनिटी डेव्हलोपमेंट आणि युनेसा आहेत आर्थिक आणि कॉम्युनिटी बाबी आणि डीईएसई प्रतिध्वनीत SDC आणि UNDAW चे सपोर्ट आणि कोऑर्डिनेशन स्त्री आणि UNCRD ची प्रगती प्रादेशिक डेव्हलोपमेंट जसे की या संख्येच्या एजन्सींचा त्यापैकी एक भाग आहे आणि नंतर आपल्याकडे केंद्रीय निबंधक आणि ओसीएएचए आहे जे एक महत्त्वाचा आस्पेक्टस आहे ह्युमॅनिटेरिअन कारवायांच्या कोऑर्डिनेशनाचे कार्यालय आहे तर ते केंद्रीय नोंदणीशी संबंधित आहे आपत्कालीन दूरसंचार आणि आणीबाणी आणि मदत कोऑर्डिनेशनक म्हणून हा भाग एक महत्त्वाचा कार्यालय आहे आणि त्याच ठिकाणी त्याची प्रारंभिक पुनर्प्राप्ती क्लस्टर तसेच नागरी सैन्य आणि कोऑर्डिनेशन असलेल्या इंटरेन्सी स्थायी समितीत वाढ झाली आहे कारण हे विशिष्ट आयएसी जे स्पष्टपणे लवकर पुनर्प्राप्तीबद्दल बोलत आहे सैन्य चित्रात येते म्हणूनच तेथे नागरी सैनिकी कोऑर्डिनेशन आहे आणि आयएसडीआर कडून तो तेथे जातो डब्ल्यूसीडीआर चा कार्यक्रम आयोजित करतो जो डिजास्टर रिस्क कमी आणि आयडीडी वर जागतिक परिषद आहे अंतर्गत विस्थापन विभागातील इंटरेन्सी म्हणून या यूएन एजन्सी आहेत ज्या आपण पाहू शकता की एक यूएनडीपी आहे संयुक्त राष्ट्र डेव्हलोपमेंट कार्यक्रम जो संकट निवारण व पुनर्प्राप्ती डिजास्टर म्यानेजमेंट कार्यक्रम व कोरडवाहू डेव्हलोपमेंट केंद्राविषयी बोलतो आणि यूएन हॅबिटॅट ज्या क्षणी हॅबिटॅट चित्रात येईल आश्रय घेण्यासारखे अधिक आहे निवारा आणि सस्टेनेबल ह्यूमन वस्त्या आणि डिजास्टर म्यानेजमेंट कार्यक्रम मग ते डब्ल्यूएच फॉर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन विषयी बोलतात जे संकटात आरोग्याच्या कृतीशी संबंधित आहे स्थानिक आणि साथीचे रोग थांबविणे तसेच संकट आणि आपत्कालीन परिस्थितीतील आरोग्याच्या स्थितीकडे कसे जायचे ते थांबविणे आणि एफएओ जे फार्मिंग लाइव्हस्टोक फिशरीज आणि फोरेट्री आहे जे जागतिक माहिती आणि प्रारंभिक चेतावणी सिस्टिम देखील आहे म्हणूनच ते निसर्गाशी संबंधित लाइव्हवूड आणि जागतिक खाद्य कार्यक्रमांपेक्षा लाइव्हवूडबद्दल बोलत आहे कारण आपल्याला माहिती आहे आम्ही त्याबद्दल बोलत आहोत कुपोषण म्हणून आम्ही विकसनशील देशांमधील दारिद्र्याबद्दल बोलत आहोत म्हणूनच कायदा वर्ल्ड फूड कार्यक्रम देखील एक महत्वाचा आस्पेक्टस आहे संकटाच्या वेळी आपण फूड सुरक्षा कशी देऊ शकतो डिजास्टर म्यानेजमेंटातील पर्यावरणीय प्रश्नांशी संबंधित अधिक काम करणारे यूएनईपी म्हणूनच स्थानिक पातळीवर मूल्यांकन माहिती डेटाबेस आणि आपत्कालीन परिस्थिती म्हणून लवकर चेतावणी देण्याविषयी बोलले जाते युनिसेफ जो आपत्कालीन परिस्थितीत मुलांचे आरोग्य शिक्षण समानता आणि संरक्षणाशी अधिक संबंधित आहे डिजास्टरमुळे पीडित असलेल्या मुलांची काळजी कशी घ्यावी हे आपणास माहित असलेल्या युनिसेफची देखील महत्त्वपूर्ण भूमिका आहे आणि ते एक प्रकारचे आरोग्य शिक्षण कसे देऊ शकतात तसेच त्यांचे आणि युनेस्कोचे संरक्षण आणि एक प्रतिबंधात्मक स्टेटर्जी आणि जागतिक प्रारंभिक चेतावणी सिस्टिम आणि इम्पॅक्ट रेजिस्टन्स आहे आणि हे या कम्म्युनिटी करिता एफ्फेक्टड असलेल्या या कम्म्युनिटी च्या सांस्कृतिक चौकटीबद्दल आणि कसे याबद्दल चर्चा करते महत्वाच्या साइट्स डिजास्टरंमध्ये बाधित झालेल्या हेरिटेज साइट्स आणि यूएनएचसी जे निर्वासित लोकांच्या ह्यूमन हक्कांबद्दल बोलत आहेत जे शरणार्थी स्वरूपात आहेत की नाही हे युद्ध किंवा कोणत्याही डिजास्टरमुळे विस्थापित झालेल्या लोकांच्या रूपात आहे तर कोणत्या प्रकारचे ह्यूमन हक्क आहेत येथेच यूएनएचसी कार्य करते आणि मी येथे जसे येथे चर्चा केली आणि येथे माहिती सिस्टिम आहे की ती रिलीफ वेब आहे किंवा ह्युमॅनिटेरिअन माहिती डॉट ऑर्ग किंवा ग्लाइड नंबर किंवा व्हर्च्युअल ओएसओसीसी नंबर जी प्रत्यक्षात काय होत आहे कोणत्या रिकव्हरी प्रोग्रॅम चालू आहेत कोणत्या एनजीओ काम करत आहेत ही माहिती सिस्टिमचा एक सेट आहे जो एक विशाल डेटाबेस घेऊन येतो आणि इथेच आम्ही यूएनडीएमटी बद्दल बोललो जे डिजास्टर म्यानेजमेंट प्रशिक्षण आणि प्रोग्राम आहे म्हणूनच तुम्हाला हे माहित आहे की पुन्हा त्या यूएनडीपी आस्पेक्टसशी संबंधित आहे आणि नंतर एकदा आमच्याकडे माहिती सिस्टिम आहे एक म्हणजे तुमची प्रशासकीय संस्था आहे एक आपल्याकडे संयुक्त राष्ट्र संघटना आहेत एक तुमची स्टेटर्जी आयएसडीआर आहे म्हणूनच त्यातील म्यानेजमेंट प्रक्रिया आणि माहिती यावर एक नजर टाकली जात आहे आणि आपणास माहित असलेल्यांपैकी एक पहात आहे ही आंतरराष्ट्रीय स्टेटर्जी आयएसडीआर आहे जी डिजास्टर निवारण कार्यक्रम आहे आणि हे ह्युमॅनिटेरिअन पोलिसी डेव्हलोपमेंट आणि ह्युमॅनिटीज च्या ऍडव्होकसी चे अधिक कोऑर्डिनेशन आहे म्हणून येथे आम्ही साइटवर जलद मूल्यांकन आणि आंतरराष्ट्रीय कोऑर्डिनेशन पाहतो आणि येथेच संयुक्त राष्ट्रांचे मूल्यांकन व कोऑर्डिनेशन आहे ते शोध आणि बचाव आणि इन्साराग कडे पाहतात जे आंतरराष्ट्रीय शोध आणि बचाव सल्लागार गट म्हणून एखादी डिजास्टर उद्भवल्यास आणि त्वरित शोध प्रक्रिया आणि त्यावर त्यांचा कसा पाठपुरावा करावा लागतो आणि या संपूर्ण बचाव व सल्लागार कम्म्युनिटीाचे कोणत्या प्रकारचे यंत्रणा त्यांच्यावर कार्य करते आणि येथेच UNDAC साइटवर जलद मूल्यांकन आणि आंतरराष्ट्रीय कोऑर्डिनेशनावर कार्य करते आणि यामुळे IRIN 920 शी जोडले गेले जे एक बातमी आणि प्रसारण सेवा आहे आणि येथूनच ते पुन्हा यूएन क्षेत्रीय संस्थांशी संपर्क साधत आहे ते युनिका आहे की नाही आफ्रिका सीईपीएएल जे लॅटिन अमेरिका UNECE आहे युरोप आणि युनेस्कॅप आशिया आणि पॅसिफिक यूएनएससी पश्चिम आफ्रिका म्हणून पश्चिमी आशिया क्षमस्व यूएन डिजास्टर प्रतिसाद यंत्रणेतील ही संपूर्ण गुंतागुंत अशा प्रकारे मांडली गेली आहे आणि वेगवेगळ्या संस्थांचे स्वतःची वैयक्तिक कार्ये कशी असतात तसेच काही विशिष्ट आच्छादित देखील या एजन्सींमध्ये अस्तित्त्वात असतात खरं तर आणि जेव्हा ही व्यवस्था जेव्हा राष्ट्रीय सरकारांशी किंवा राज्य पातळीवरील पक्षांशी अधिक जटिल परिस्थितीशी संबंधित होते तेव्हा कार्य करते कारण राजकीय ते थेट एखाद्या विशिष्ट देशाच्या किंवा एखाद्या देशाच्या राजकीय व्यवस्थेशी थेट जोडलेले असतात वेगळ्या परिस्थितीत दबाव आणा प्राधान्यक्रम खूप भिन्न असतात तर तेथेच पौल ऑलिव्हर आणि आयसन यासमीन त्यांनी पुनर्प्राप्तीची प्रक्रिया कशी केली आहे आणि जे प्राप्तकर्ते आहेत त्यांच्यात एक नाही आणि ऍडमिनिस्ट्रेटिन्ग आणि एक आपल्याला माहित असलेला एक रेसिपीएंट आहे म्हणूनच दोन्ही धारणा खूप भिन्न आहेत एजन्सीजसाठी सरकार असो की स्वयंसेवी संस्था ज्या त्यांच्यासाठी सहाय्य करतात कार्यक्षमतेसाठी आणि वेगासाठी महत्वाची साधने आपण किती घरे राहू शकू किती उदरनिर्वाह करू शकू किती उत्पन्न करू शकू किती कार्यकुशलतेने आपण उत्पन्न करू शकतो हे या प्राथमिकतेत किंवा दृष्टीने अडथळा आणणारी प्रवृत्ती आहे तर दुसरीकडे डिजास्टर आणि त्यानंतरचे दोन्ही प्राप्तकर्ते त्यांच्या जीवनातील अडथळे आहेत उदाहरणार्थ त्सुनामीमध्ये ज्यांना त्यांच्या बोटी गमावल्या आहेत त्या प्राप्तकर्त्यांनी तात्काळ जीवन व गरजा परत पूर्ववत केली आहे त्यांच्या उदरनिर्वाहाकडे परत येत आहे तर त्यांच्या रीतीरिवाज आणि प्रथा कशा टिकवायच्या खरं तर त्यांच्या जिवाचा प्रवाह आणि अशा रीतीरिवाज आणि प्रथा आणि वर्तन पद्धती जपून ठेवण्याची इच्छा आहे ज्यामुळे बाह्य सुटका होण्यात अडथळा असला तरीही स्थिरता निश्चित करते महत्त्व म्हणूनच येथे प्राप्तकर्त्याचे लक्ष कसे आहे कारण कदाचित एखाद्या डिजास्टरच्या त्वरित परिणामी तो त्वरित निवारा त्वरित गरज शोधू शकेल परंतु दीर्घकाळापर्यंत धारणा बदलते कारण त्याला टिकवून ठेवण्याची आवश्यकता आहे त्याला आपल्या रूढी आणि त्याच्या जीवनशैलीवर संतुलन असणे आवश्यक आहे आणि येथेच एखाद्याने आपल्याला जाणले पाहिजे मदत संस्कृतीकडे काय पहावे लागेल प्राप्तकर्त्याची अपेक्षा फक्त तत्काळच नव्हे तर प्रदीर्घ काळासाठी आणि या अंतर आणि प्रदाता आणि प्राप्तकर्ते किंवा प्रशासक आणि प्राप्तकर्त्यांमधील फरक सोडविण्यासाठी मी तुमची ओळख करुन घेण्याचा प्रयत्न करेन हे 2 संज्ञा एक म्हणजे सीएएम एक सामुदायिक ऍसेट म्यानेजमेंट आहे आणि आम्ही सीएएम ला देखील संदर्भित करतो शहरी किंवा ग्रामीण भागातील लोकांच्या सामूहिक उपयोगात फिजिकल ऍसेटंचे म्यानेजमेंट आहे यामुळे हे म्यानेजमेंट आणते ही फिजिकल ऍसेट आहे जी फॉर्ममध्ये आहे की नाही इमारती किंवा पायाभूत सुविधांच्या स्वरूपात किंवा कोणत्याही उदरनिर्वाहाच्या साठाच्या रूपात ते किती सामूहिकरित्या प्रवेश करण्यास सक्षम आहेत मग ती शहरी किंवा ग्रामीण लोकसंख्या आहे आणि प्रत्यक्षात याची कल्पना केली जाते सीएएम ने कमी उत्पन्न असलेल्या लोकांची क्षमता सुधारित केली आहे कारण विकसनशील देशांमध्ये कोणत्याही प्रकारच्या असुरक्षिततेच्या सेटअपसाठी गरिबीचा घटक हा एक महत्त्वाचा घटक आहे तर आजीविकाचा आस्पेक्टस त्यांच्या आयुष्यातील नियोजनाच्या म्यानेजमेंटासाठी त्यांच्या क्षमतांमध्ये थेट कसा संबंधित आहे हे केवळ आपण परिस्थितीशीच संबंधित आहोत असे नाही आयुष्यवृत्तीच्या नियोजन दृष्टिकोनात सातत्य कसे कार्य करते ते पहावे लागेल कारण आपण फक्त काहीतरी गमावले नाही असे नाही तर मी तुम्हाला काहीतरी दिले आणि आपण ते पूर्ण केले ते सातत्य असणे आवश्यक आहे त्यातील रेगुलर आस्पेक्टस आणणे आवश्यक आहे नवीन आणि विद्यमान सामुदायिक इमारतींसाठी नियमित काळजी आणि बांधकाम काम म्हणूनच जिथे फिजिकल प्लॅनिंग दृष्टिकोनातून फिजिकल ऍसेट सतत राखली जाते आणि पुढे घेतली जाते क्षमता इमारत काही चरणांमध्ये घेतली जाऊ शकते एक म्हणजे ऍसेट ओळखणे आणि त्यांची स्थिती तर येथे काही मुद्दे खाली सूचीबद्ध केले गेले आहेत आणि दोन्ही अंतःकरणाचे संदर्भ आणि जॉन ट्विग द्वारा सूचीबद्ध केलेले CBDRM दृष्टिकोन आणि डिजास्टर रिस्क कमी करणे या दोन्ही गोष्टी म्हणून त्यांनी अनुभवांची यादी आणि कौशल्यांचे विश्लेषण करण्याबद्दल चर्चा केली कोणताही दुरुस्ती व देखभाल कार्यक्रम व्यवस्थापित व अंमलात आणण्यासाठी कम्म्युनिटीाचे तर मग त्यांच्याकडे काही कौशल्य आहे काय त्यांच्याकडे कोणतीही परिचालन साधने किंवा पद्धती आहेत का ते एखाद्या विशिष्ट डिजास्टरला कसे सामोरे जातात आणि ते कसे हाताळतात आणि समाजातील ऍसेट म्यानेजमेंटाविषयी जागरूकता आणि क्षमता वाढवणे तसेच क्षमता वाढवणे तसेच स्थानिक अधिकारी यांच्यात ते प्रत्यक्षात कसे पोचू शकतात तर एक म्हणजे आपण जागरूकता आणि क्षमता वाढवण्याच्या दृष्टीकोनाबद्दल बोलत आहोत म्हणूनच हे नाही कम्म्युनिटी परंतु स्थानिक अधिकार्यांसह जेथे कम्म्युनिटी थेट संबंधित आहे स्थानिक कम्म्युनिटीसह चर्चेच्या माध्यमातून दुरुस्ती करणे व सुधारित करणे आवश्यक असलेल्या कॉम्युनिटी ऍसेटंचे फिजिकल सर्वेक्षण आणि ओळख आपणास माहित असलेल्या कम्म्युनिटीशी काय संबंधित आहे एखाद्याला कसे सक्षम करावे कारण आपण या चर्चेत कम्म्युनिटीला गुंतवून ठेवण्याची आवश्यकता आहे जेणेकरून ते काय ओळखू शकतात त्यांच्याशी संबंधित आहे आणि त्यावर कार्य कसे करावे ते शक्यतो ते अधिक चांगले करण्यासाठी काही प्रयत्न आणि निधी कसे घालू शकतात हे ते ओळखू शकतात किंवा कमीतकमी ते आपल्याला माहिती असलेल्या काही इतर फंडिंग संस्थांशी दुवा साधू शकतात म्हणून संवाद कसा होऊ शकतो याचे बरेच मार्ग आहेत स्टेकहोल्डरचे ओरिएन्टेशन म्हणून पॉलिसी मेकर्स प्रशासक अकाउंटंट कम्युनिटी मॅसन अभियंता आणि बिल्डिंग सेंटर मॅनेजर्स आणि सुपरवायझर्स सारख्या वेगवेगळ्या लक्ष्य प्रेक्षकांना दुरुस्ती व पुनर्प्राप्तीचे कार्य सादर करणे जर इमारतींची यादी असेल तेव्हा एकदा हा निकाल सादर करण्यास सक्षम असेल तर ओळखले आहे की पुढील दुरुस्ती केली जाऊ शकते ही ती क्षेत्रे आहेत जी आम्ही नवीन हेतूसाठी बांधू शकतो आपल्याला माहिती आहे म्हणून एकदा हे संपूर्ण कार्य स्टेकहोल्डरद्वारे सादर केले गेले तर केवळ कम्म्युनिटीच नाही तर स्थानिक अधिकारीच नव्हे तर पोलिसीकर्तेच नव्हे तर प्रशासक तसेच तसेच कोणतीही इमारत केंद्रे आणि त्यांचे अधिकारी आणि त्यांचे पर्यवेक्षक आणि मॅसन गट असतील तर अशा प्रकारे एक सहकार्य असावे जे आपण प्रत्यक्षात करू शकता आणि आपण त्या प्रकारच्या सहकार्यासाठी त्यांना अभिमुख करू शकता तांत्रिक गटासाठी क्षमता इमारत खरं तर हे खूप महत्वाचे आहे कारण दररोज तंत्रज्ञान बदलत आहे आणि खरं तर नवीन तंत्रज्ञानाच्या प्रत्येक 2 3 वर्षात नवीन तंत्रज्ञानाची निर्मिती होत असताना बांधकामही बदलत आहे बाजारपेठेत आणि सिस्टममध्ये फ्रेमवर्क येत आहेत म्हणूनच पर्यवेक्षकासाठी घेण्यात येणा या तज्ञांच्या प्रशिक्षण कार्यक्रमांकडे पहावे लागते तसेच मूलभूत घरकाम आणि किरकोळ दुरुस्ती बुककीपिंग साइट म्यानेजमेंट गुणवत्ता नियंत्रण मटेरिअल्स खरेदी करणे आणि मनुष्यबळ म्यानेजमेंट याबद्दल देखील बोलू शकते तर एखाद्या व्यक्तीने हे कार्यक्षमतेने कसे करू शकते हे सर्व स्थानिक स्तरावरील दृष्टिकोनांशी संबंधित आहे आणि अगदी लहान जरी आपण गावाजवळ स्थानिक मेसनला प्रशिक्षण देत असाल तर परंतु आपण या संपूर्ण प्रक्रियेस प्रत्यक्ष प्रशिक्षण देऊ शकत असल्यास आपल्याला फाईल ठेवणे आणि बुककीपिंग माहित असणे आवश्यक आहे जेणेकरुन एखादे जबाबदार असेल तर तो जबाबदार असेल आणि तो त्यात पारदर्शकता राखेल त्याचे काम तर हे खूप उपयुक्त ठरेल जे हे तांत्रिक कौशल्य अधिक चांगले आणि अधिक चांगले करते आणि ते आणखी प्रमाणित देखील केले जाऊ शकते ऍसेट ची स्थिती सर्वेक्षण तर कसे फिसिकल तपासणी आणि एखादी यादी तयार करुन आपल्यास माहित असलेल्या प्राधान्यक्रमांची पूर्तता कशी करू शकते प्रथम प्राधान्य काय आहे कारण आपल्याकडे केवळ मर्यादित फंड आहे आपण क्रियाकलापांच्या संचाचे सेट कसे करू शकता आणि संकटे आणि शिफारसींचे विश्लेषण कसे करावे हे येथे आहे विश्लेषण महत्त्वपूर्ण भूमिका बजावते आपल्या परिसरातील शंभर इमारती खराब झाल्या आहेत ज्यांना जीर्णोद्धार किंवा पुनर्रचना आवश्यक आहे तर त्यावर कार्य करण्यासाठी आपल्याकडे जे काही फक्त काही दशलक्ष डॉलर्स आहे मग प्रथम कार्य करणे कोणते आहे जे सर्वात जास्त प्राधान्य आहे ते आपण घरापासून प्रारंभ केले आहे किंवा आपण लाइव्हवूड सह प्रारंभ करता किंवा आपण एखाद्यास प्रारंभ करता आपल्यास माहित असलेले धर्म हे समजले जाणे आवश्यक आहे मग कामांचा अंदाज आणि दुरुस्तीचा तुलनात्मक खर्च लाभ तयार करणे हे निर्णय घेण्यात अर्थशास्त्र महत्त्वपूर्ण भूमिका बजावते मटेरिअल्स आणि लेबर खरेदीची योजना आपण लेबर कसे मिळवाल कारण या विशिष्ट श्रमात विशेषत व्यथित परिस्थितीत आपण उपलब्ध मटेरिअल्साच्या संभाव्यतेनुसार सामग्रीवर प्रवेश करण्यास सक्षम होऊ शकत नाही किंवा आपल्याला लेबरांना योग्य स्तर देखील मिळणार नाही तर मग आपण त्याचे कोऑर्डिनेशन कसे करू शकतो कारण सर्व काही कमी खर्चात संकटाचे विश्लेषण आणि शिफारसींचे विश्लेषण करणे आवश्यक आहे जेणेकरून तेथेच परिस्थितीबद्दल चर्चा होईल कामांसाठी अंदाज तयार करणे आणि लेबरांच्या मटेरिअल्साच्या खरेदीचे तुलनात्मक आणि नियोजन करणे मग डेमोस्ट्रेशन मुख्य साइटवर कम्म्युनिटी ऍसेट म्यानेजमेंटाचे डेमोस्ट्रेशन जे खात्री करुन घेऊ शकतात की पुनर्बांधणी योग्य करण्यापूर्वी भागधारक योग्य कौशल्ये आणि सामायिक समृद्धीसह सुसज्ज आहेत म्हणूनच एकदा आपण सर्वेक्षण केल्यानंतर आपण अगदी समान यादी केल्यावर आणि त्यावर आधारित विश्लेषण आपण कार्यांना प्राधान्य दिले आहे आपण त्यास विशिष्ट प्रोग्रामची शिफारस केली आहे आणि जे कृतीत अनुसूचित केले जाऊ शकते आणि येथेच आपल्याला महत्त्वपूर्ण साइटवर डेमोस्ट्रेट करणे आवश्यक आहे ते बांधले जाण्याची साइट आहे किंवा ती स्थानिक प्राधिकरण आहे की नाही ही निधी देणारी एजन्सी आहे की नाही याची खात्री करून घ्यावी लागेल की सर्व प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आले आहेत जेणेकरून आम्ही यासाठी जाण्यास तयार आहोत आपल्याला माहित आहे की पुनर्बांधणी म्हणून आम्ही नुकतेच एका मॉडेलची चाचणी केली आहे आणि मग आपण हे कसे वाढवू शकतो हे कम्म्युनिटी ऍसेट म्यानेजमेंट याबद्दल सांगते त्याचप्रमाणे जॉन ट्विग देखील CBDRM प्रकल्पांचा संदर्भ देते जे डिजास्टर रिस्क म्यानेजमेंट प्रकल्पांवर आधारित आहेत गेस्ताओ डी रिस्को ए निव्हल दा कॉमनिदाडे यांच्या या म्यानेजमेंट कडे येण्याचे त्यांनी उदाहरण दिले म्हणूनच मोझांबिक मधील जेरान्डो पध्दत ही आहे ज्यात 2006 ते 2010 या कालावधीत 4 प्रोजेक्ट पायलट केलेल्या एड्वार्डो मोंडाले विद्यापीठाच्या सहकार्याने वर्ल्ड व्हिजनने तयार केले आहेत वर्षे त्यांनी या सीबीडीआरएम पद्धतीचा वापर करून 30 प्रकल्पांची संख्या वाढविली गेरान्डो म्हणजे काय गॅरान्डो स्थानिक क्षमतांना धोक्याचे परिणाम ओळखण्यासाठी अंदाज लावण्यासाठी आणि व्यवस्थापित करण्यासाठी सपोर्ट देणारी एक प्रक्रिया आहे म्हणून या प्रक्रियेमध्ये 6 परस्परसंबंधित टप्प्यांचा समावेश आहे ज्याबद्दल मी त्याबद्दल थोडक्यात स्पष्ट करेन आणि ज्यास स्थानिक कम्म्युनिटीाच्या प्रशिक्षित सदस्याने सुलभ केले आहे तर प्रत्येक गोष्ट म्हणजे प्रत्येक कम्म्युनिटीात स्थानिक डीआरएम समिती स्थापन करणे म्हणजे आपल्याकडे एक कम्म्युनिटी आहे आणि नंतर आपण प्रत्येक समाजात आपणास डिजास्टर रिस्क म्यानेजमेंट समिती डीआरएम समिती स्थापन करायची प्रयत्न करा तर गेरान्डो फॅसिलिटेटर सामान्यत कम्म्युनिटी संयोजक जो पुढील 5 चरणांतून समिती आणि कम्म्युनिटीाचे नेतृत्व करतो अशा प्रकारे एक समिती स्थापन करते आणि समितीला उद्भवणारे महत्त्वपूर्ण धक्का व तणाव ओळखतो हा दुष्काळ आहे दुष्काळ आहे का हे युद्ध आहे तेच ते आहे एखाद्याने हे ओळखले पाहिजे की तोच तो आहे जो प्रत्यक्षात उर्वरित कम्म्युनिटीाशी कोऑर्डिनेशन करतो आणि असुरक्षा आणि क्षमता मूल्यांकन करतो म्हणूनच तो आपल्याकडे कोणत्या प्रकारची असुरक्षा आहे आणि कोणत्या प्राधान्यक्रमांचे आहे यावर चर्चा करतो कारण येथे आपल्याला एखाद्याचा विश्लेषणाचा भाग समजून घ्यावा लागेल वैज्ञानिक आणि पारंपारिक किंवा स्वदेशी प्रारंभिक चेतावणी निर्देशक ओळखावे लागतील म्हणून एखाद्यास हे समजले पाहिजे की आपल्याकडे कोणत्या प्रकारच्या प्रारंभिक चेतावणी सिस्टिम आहेत जेणेकरुन आम्ही यास कम्म्युनिटीला कसे कळवू शकतो आणि येथेच पाचव्या चरणात मिटिगेशन योजनांची अंमलबजावणी करणे आणि अंमलबजावणी करणे आवश्यक आहे जेथे कम्म्युनिटीाची डिजास्टर तयारीची योजना तयार करणे योग्य आहे जर तुम्हाला एकदा माहित असेल की हा धक्का काय असेल तर कम्म्युनिटीावर कोणता ताण पडतो आणि काय असुरक्षितता समजू शकते क्षमता मूल्यांकनात आणि वैज्ञानिक आणि पारंपारिक किंवा स्वदेशी प्रारंभिक चेतावणी निर्देशक काय आहेत हे ओळखू शकते जेणेकरून ते मिटिगेशन योजनांना समजू शकतील आणि अंमलबजावणी करु शकतील कारण प्रत्येकजण कनेक्ट झाला आहे आणि त्यानंतरच एखादा कम्म्युनिटी स्तरीय डिजास्टर सज्जता योजना काढू शकेल तर मोझांबिकची ही एक वेबसाइट आहे अपंग आणि पूर आणि चक्रीवादळग्रस्तांच्या इडई पासून बळी पडलेल्यांपासून बरेच प्रकल्प सुरू आहेत आणि तुम्हाला माहिती आहे मुले बळी पडतात त्यात बरेच कार्यक्रम असतात आणि त्यातील एक महत्त्वाचे आव्हान आहे अधिकृत डिजास्टर म्यानेजमेंट संस्था ते प्रयत्न करतात ते अनौपचारिक कॉम्युनिटी संस्था किंवा नेटवर्कची संभाव्यता कमी करण्याचा विचार करतात मग ती शेजारी असो किंवा कुटुंब असो किंवा नात्यातले गट तर पूर्वीच्या टप्प्यात हा कम्म्युनिटी अगदी थोडीशी थोडीशी जागा असू शकेल परंतु ज्या गोष्टी त्यांनी खाज सुटल्या पाहिजेत आणि इम्पॅक्टित आणि कम्म्युनिटीची उदाहरणे शोध व बचाव फूड आणि पाणी दिलेली आहे त्या दृष्टीने दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करीत असलेल्या अधिकृत प्रक्रिया आपल्याला अप्रासंगिक माहिती आहे त्याचप्रमाणे कम्म्युनिटी ज्या प्रकारे एकमेकांना पाठिंबा देतात त्या बहुतेकदा या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात किंवा कचर्यात टाकतात आणि असंबद्ध किंवा विघटनकारी असतात कारण ते अधिका यांनी निर्देशित केले नाहीत कारण ते अधिकृतपणे निर्देशित नाहीत म्हणूनच बहुतेक अधिकारी या विद्यमान कम्म्युनिटी नेटवर्ककडे दुर्लक्ष करतात स्वदेशी नेटवर्क ते कसे सहकार्य करतात डिजास्टरचा सामना कसा करतात डिजास्टर कशी समजतात इम्पॅक्टी सीबीआरडीएम साठी एक कॉम्युनिटी कॅपिटल महत्त्वाची भूमिका बजावते हे समजून घेणे आवश्यक आहे कॉम्युनिटी कॅपिटल शब्द जर तुम्ही पुट्टनमPutnams च्या कार्याचा उल्लेख केला तर ते म्हणतात की कॉम्युनिटी संसाधने ज्या लोक त्यांचे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी काढतात त्यामध्ये नेटवर्क आणि व्यक्तींमधील संबंध गटांचे सदस्यत्व आणि विश्वास व देवाणघेवाण यांचे नाते असते ही एक हॉरीझॉन्टल कॅपिटल असू शकते व्हर्टिकल कॅपिटल हे एका समूहात नेटवर्क असू शकते ते एका गटात असू शकते एखाद्याने हे समजून घेतले पाहिजे की जेव्हा आपण संकटात असता तेव्हा ते प्रत्यक्षात लोकांना एकत्र आणते आणि मजबूत आणि चिरस्थायी कॉम्युनिटी जोड उत्तेजन देते म्हणूनच हे एक संकट देखील लोकांना एकत्र आणण्याची संधी देते इन्क्लुजन आणि एक्सपेक्टशन आणि त्यातच सहभाग कोणास समावेश करावे कसे समाविष्ट करावे आणि कारण त्यांना सर्व भिन्न अपेक्षा आहेत आणि येथेच आपण सहभाग घेण्याबद्दल बोलत असाल तर सहभाग घेण्याच्या पद्धती महत्वाची भूमिका बजावतात की यशस्वी 3 टी ची एक चिठ्ठी देखील आहे प्रथम T पारदर्शकते विषयी बोलते ज्यामध्ये स्पष्टता मोकळेपणा उत्तरदायित्व आवश्यक असते आणि कम्म्युनिटीांना हस्तक्षेपाच्या कमतरतांबद्दल आणि त्यांच्या फायद्यांविषयी माहिती देणे आवश्यक आहे वेळ दुसरे आस्पेक्टस वेळ आहे कम्म्युनिटी बाहेरील आणि दरम्यानचे दरम्यान अर्थपूर्ण संबंध निर्माण करणे आवश्यक आहे दरम्यानच्या काळात क्रियाकलापांची अंमलबजावणी करण्यासाठी आणि कम्म्युनिटीांना प्रक्रियेची मालकी घेण्यास सक्षम करण्यासाठी विश्वास हे पारदर्शकतेचा परिणाम आहे आणि सहभागी प्रक्रियेत सामायिक प्रयत्न उद्दीष्टे आणि जबाबदारी यांची भावना निर्माण करण्याचा हा काळ आहे यामुळे हे स्पष्टपणे एकदा कम्म्युनिटी मध्ये विश्वास निर्माण करेल की आपण पारदर्शक आहात एकदा आपण गोष्टी पारदर्शक जबाबदार अर्थपूर्ण स्पष्टतेसह आणि येथेच आपण निश्चितपणे कम्म्युनिटी आणि बाहेरील लोक आणि मध्यस्थ यांच्यात संबंध निर्माण कराल आणि प्रक्रियेची ओनरशिप घेण्यास देखील हे आपल्याला सक्षम करते आणि अखेरीस हा विश्वास वाढेल पण प्रश्न आहे सीबीडीआरएम कार्यात प्रत्येक वेळी सर्वांना गुंतवून ठेवणे व्यावहारिक आहे का हा फार कठीण प्रश्न आहे कोणत्याही एनजीओला संबोधित करणे हे खूप कठीण काम आहे काही सर्वात महत्त्वाची साधने ज्यात सर्वात जास्त असुरक्षित असतात जे सर्व इम्पॅक्टित आहेत ज्यांना वारंवार लक्ष्य केले जाते किंवा ज्यांना धोका आहे त्यांना शक्य तितक्या सामील करण्याचा प्रयत्न करा ही एक महत्वाची पायरी आहे आपण पारदर्शक व्हावे अशी माहिती आणि माहिती आणि मोकळेपणा आणा निर्णय घेण्याची प्रक्रिया काय आहे ते कसे केले जाईल हे कसे विकसित केले गेले आहे आणि ते कोणत्या प्रकारचे पोलिसी राबविणार आहेत ते अधिक पारदर्शक मार्गांनी आणा कोणत्याही समाजात नेहमीच पावर संबंध असतात एक आहे आणि आहे नॉट्स पावर आणि पावरफुल पावरलेस आणि पावरफुल म्हणूनच अगदी संपूर्ण कम्म्युनिटी मध्ये केवळ त्या व्यक्तीला उद्देशूनच नाही ज्यास आधीपासूनच विशिष्ट पावर आस्पेक्टस आहे परंतु आपण ज्याला काही सामर्थ्य नाही अश्या व्यक्तीला देखील संबोधित करावे लागेल आपण त्यांना एकमत बनवावे लागेल परंतु अंतर्गत व बाहेरील लोक तर एखादा विश्वासार्ह निर्माण करावा लागतो आणि तेथील स्थानिक अधिकारी स्थानिक संस्था ते चर्च असो की नगरपालिका अधिकार असो की ते यात महत्वाची भूमिका कशी निभावतात हे बाहेरील लोक आतल्या माणसाशी प्रत्यक्ष कसे येऊ शकतात आणि संवाद साधू शकतात आतील आणि बाहेरील लोकांमधील परस्परसंवाद आणत आहे तर CBDRM ची सोय कशी करावी एन्ट्री पॉइंट्स जेव्हा आंतरराष्ट्रीय NGO जेव्हा ते कम्म्युनिटी कडे जाण्याचा प्रयत्न करतात तेव्हा कम्म्युनिटी बरोबर कार्य करणे फारच अवघड होते कारण दोन्ही भिन्न संस्कृती आणि भिन्न पावर सेटअप आणि भिन्न लक्ष्य आणि भिन्न अपेक्षा आहेत म्हणून एंट्री पॉईंट बनवित असताना हीच मी तुम्हाला म्हणालो की एन्ट्री या आणि त्यांच्या मदतीसाठी येणाऱ्या एजन्सी यांच्यात पुल भागीदारी कशी निर्माण करता येईल आणि जे त्यांच्याबरोबर काम करणार आहेत ते लाभार्थी माझ्या स्वतःच्या बाबतीत असतानाही स्थानिक प्रशासनाला महत्वाची भूमिका निभावली पाहिजे तामिळनाडूतील काही खेड्यांमध्ये गेले ते माझ्यावर विश्वास ठेवत नाहीत कारण मला परदेशी म्हणून मानले जाते म्हणून मी जे केले तेच मी चर्चमध्ये गेलो आणि मी वडिलांना भेटलो आणि वडिलांनी माझी ओळख करुन दिली की मी या कम्म्युनिटी वर आणि त्सुनामीच्या परिणामावर संशोधन करीत आहे आणि दुसर्याच दिवशी लोकांनी माझ्याशी सहकार्य करण्यास सुरवात केली जेणेकरून ते सहकार्य कधी आणि कधी अधिक काळ मी काही विश्वास विकसित केला तर प्रक्रिया आणि पद्धतींकडे येणे आम्ही सहभागी शिकणार्या PLA आणि कृती पद्धती आणि साधनांबद्दल बोललो एक स्थानिक जे मॅपिंग आणि मॉडेलिंग बद्दल बोलत आहे हे रिस्क आणि असुरक्षा मूल्यांकन मध्ये खूप उपयुक्त आहे याचा धोका आणि धोकादायक स्थाने ओळखण्यासाठी केला जाऊ शकतो यासंदर्भात कम्म्युनिटीाला आधीपासून काय माहित आहे आपणास माहित आहे की धूप वनस्पती किंवा कीटकांच्या किडीमुळे होणारे नुकसानग्रस्त भाग आणि समाजातील असुरक्षित गट आणि क्षमता आणि ऍसेट ओळखतात तर मग आपण स्थानिक मॅपिंग आणि मॉडेलिंगमध्ये हे हायड्रोलॉजिकल मॉडेलिंग असो दूरस्थ सेन्सिंग आस्पेक्टस असोत की नाही हे कसे संबोधित करू शकता आम्ही जे काही साधने वापरत आहोत परंतु आपल्याला असुरक्षिततेविषयी स्थानिक समजून घेणे आवश्यक आहे दुसरे आस्पेक्टस म्हणजे नाममात्र ते एकत्र करणे नावे देणे किंवा सूचीबद्ध करणे हे कम्म्युनिटी आणि त्यांच्या वातावरणाविषयी माहिती संकलित करू शकते उदाहरणार्थ उदाहरणार्थ आम्ही कोण लाभार्थी आहेत कोणत्या प्रकारचे पिके गमावले आहेत किती आहेत याबद्दल आणि फूड संकटाच्या वेळी वापरल्या जाणार्या सामोरे जाणा या पोलिसीाचा क्रम वारंवारता किंवा महत्व या अनुषंगाने आरोग्याच्या समस्या तसेच जंगलतोड अशा दुष्परिणामांशी संबंधित कारणे देखील याकडे पाहू शकतात टेम्पोरल या सर्व घटनांना अनुक्रमात ठेवणे मग ते वैयक्तिक आणि पर्यावरणीय इतिहास डिजास्टरच्या टाइमलाइन डिजास्टर व्हिज्युअलायझेशन हंगामी कॅलेंडर्स कम्म्युनिटीाची टाइमलाइन किंवा पुन्हा घडवून आणणार्या घटनांद्वारे असो कारण या पद्धती प्रत्यक्षात असुरक्षाचे बदलणारे स्वरूप प्रकट करतील कोणत्याही डिजास्टरची आणि त्याच्या परिणामाची ऐतिहासिक नोंद आपण कोठे प्रगती करीत आहोत प्रत्यक्षात ते कसे जात आहे हे एक पाहू शकते जेणेकरून आम्ही इम्पॅक्टीपणे आपल्याला जाणू शकतो तत्परतेच्या आस्पेक्टसंचा विचार करू या आपल्याला काय माहित आहे काय चुकीचे आहे जेणेकरून आम्ही पर्यायी यंत्रणा शोधू शकू सामान्य जेव्हा आम्ही ऑर्डिनल सॉर्टिंग आणि तुलना आणि रँकिंग म्हणतो कारण येथेच आम्ही सर्वात असुरक्षित व्यक्ती आणि घरगुती ओळखू शकतो नुमेरिकल जे त्यातील बहुतेक आर्थिक बाबींवर बोलत आहे मोजणी अंदाज तुलना आणि स्कोअरिंग आणि या प्रकारच्या पद्धती डिजास्टरतील नुकसानीचे मूल्यांकन करण्यासाठी आणि सामान्यत कोणत्याही जिल्हा एजन्सीद्वारे हे काम करणार आहेत उदरनिर्वाहाचा किती भाग खराब झाला आहे किती जनावरे आहेत तुम्हाला माहिती आहे असे ठार मारले गेले आहे बहुतेक संख्येच्या आधारे असेच केले जाते संबंधीत हे बर्याचदा संबंधित आहे की आम्ही कसे जोडतो आणि आपला संबंध कसा आहे विविध सुविधादार कसे समजतात की कम्म्युनिटीाचे वेगवेगळे भाग एकमेकांशी कसे संबंधित आहेत आणि ते पावर संरचना कशा ओळखतात आणि कारण ते एका कारणास दुसर्या परिणामासह आणि एका परिणामासह संबद्ध करू शकते त्याचे आणखी एक कारण म्हणजे दुष्काळाचे दुष्परिणाम जमिनीच्या कार्यकाळातील व्यवस्थेशी किंवा समस्येच्या झाडाच्या सहाय्याने लेबरांच्या लिंग आधारित विभागांशी जोडले जाऊ शकतात तर हे सर्व अगदी A जटिल घटनेबद्दल आहे A चा B आणि B हा C शी जोडला जात आहे C D ला जोडला आहे तर D हा A शी जोडला आहे आपणास माहित आहे की या प्रकारच्या समस्या वृक्ष विकसित होऊ शकतात वास्तविक CBRDRM अधिकृत डेव्हलोपमेंट नियोजनात कसे समाकलित करावे हे महत्त्वाचे आव्हान आहे नेपाळमधील भंडारी आणि मालाकर यांच्या कामाबद्दल त्यांनी दिलेली ही चांगली बाब आहे यामध्ये नेपाळमधील चितवाल आणि नवलपरासी या जिल्ह्यांत 59 गावे डेव्हलोपमेंट समितीत एक व्यावहारिक कृती गट कार्यरत होते आणि हे सरकारच्या सर्वात कमी प्रशासकीय घटक आहेत तर आपल्याकडे या VDC चे आहे DRM तयार करण्यासाठी ग्रामडेव्हलोपमेंट समित्या ते DRM योजना तयार करतील आणि मग प्रत्येक गावात प्रभाग व कम्म्युनिटी पातळीवरील असुरक्षिततेचे आकलन केले गेले त्यामुळे पुन्हा प्रत्येक गावात प्रभाग स्तराचे मूल्यांकन केले गेले आणि त्यानंतरच ते स्थानिक डीआरएम नियोजन कार्यशाळा तयार करतात ठीक आहे म्हणून सरकार नागरी संस्था संस्था तसेच तांत्रिक तज्ञांच्या प्रतिनिधींनी आणि मग यास मान्यता देण्यात आली आणि स्थानिक डेव्हलोपमेंट योजनांमध्ये संबंधित व्हीडीसीच्या अधिक नगरपरिषदांनी मान्यताप्राप्त विविध योजनांसह अंतिम योजना येथूनच स्थानिक डेव्हलोपमेंट योजना आणि त्यानंतर यापुढे डीडीपीमध्ये विकसित केल्या गेल्या डीडीसी चे जिल्हा डेव्हलोपमेंट समित्यांना जिल्हा डेव्हलोपमेंट योजनांचा समावेश करण्यासाठी म्हणून स्थानिक असुरक्षा मूल्यांकनातून जिल्हा पातळीवर हे ओळखले जाते तर हे एका छोट्या विभागातून जिल्हा पातळीवर पसरत आहे ही एक महत्वाची बाब आहे तर यशस्वी सीबीडीआरएमचे फ्यूचर काय आहेत आम्ही ते कसे मोजू अर्थात आयएफआरसी रेड क्रॉस आणि रेड क्रिसेंट सोसायट्यांनी खरोखर यशस्वी कम्म्युनिटी आधारित डीआरआर प्रोग्रामचे 9 प्रमुख निवेदकांकडे पाहिले आहे कम्म्युनिटीाची आणि समाजाच्या नेत्यांची प्रेरणा आणि क्षमता यामुळे त्याने कम्म्युनिटीला कसे प्रवृत्त केले आणि रेड क्रॉस रेड क्रिसेन्ट च्या स्टेकहोल्डरची प्रेरणा आणि क्षमता यांच्यात भागीदारीच्या सामर्थ्यामध्ये म्हणून त्याने कोणत्या प्रकारच्या भागीदारी स्थापित केल्या आहेत बाह्य अभिनेते स्वयंसेवी संस्था आणि खाजगी क्षेत्राची क्षमता आणि त्यांच्यासह भागीदारीची पावर पातळी कम्म्युनिटी सहभाग आणि सीबीडीआरएम प्रोग्रामच्या मालकीचे इतर क्षेत्रांसह एकत्रिकरण पातळी तर आम्ही केवळ मालकीबद्दल बोलत नाही आहोत परंतु आम्ही एकत्रीकरणाबद्दलही बोलत आहोत प्रोग्रामच्या डिझाइनमध्ये मानकीकरण आणि लवचिकतेसह योग्य संतुलन ठेवण्यासाठी आणि सीबीडीआरएम प्रोग्रामच्या अंमलबजावणीसाठी पुरेसा वेळ असल्यामुळे ते किती चांगल्या प्रकारे कोऑर्डिनेशन साधत आहेत प्रक्रिया घेण्यास आणि सीबीडीआरएम प्रोग्रामची अंमलबजावणी करण्यासाठी पुरेसा निधी खर्च करण्यास बराच वेळ तर आम्ही फंडिंग कसा तयार करू शकतो हे देखील एक महत्त्वाचे शब्द आहे पुरेशी मूल्यांकन देखरेख आणि मूल्यमापन प्रक्रिया जोडली गेली आहे जेणेकरून वेळोवेळी एखाद्याचे मूल्यांकन कसे करता येईल याचा कन्टीनुटी सायकल राहतो म्हणून मला आशा आहे की सीबीडीआरएम म्हणजे काय आणि कम्युनिटी अॅसेट मॅनेजमेंट म्हणजे काय याची कल्पना तुम्हाला मिळाली मला वाटते की हे तुम्हाला मदत करेल धन्यवाद